नमस्कार मी श्रीप्रिया आहे मी आयआयटी मद्रासमध्ये रिसर्च स्कॉलर आहे मी प्रथम गंज संबंधित चाचणी कशी करावे हे समजावून सांगणार आहे गंज ही एक प्रमुख स्फोट यंत्रणा आहे आणि बहुतेक संरचना त्यामुळे आपल्याला गंज यंत्रणा आणि कोणते साहित्य समजून घेणे आवश्यक आहे ते गंज प्रतिरोधक आहे की नाही त्यासाठी आपल्याला LPR EIS सारख्या आगाऊ तंत्राने चाचणी करावी लागेल म्हणून जेव्हा ही तंत्रे वापरावी लागतील तेव्हा चाचणी कशी करावी हे मी सांगणार आहे प्रथम मी इन्स्ट्रुमेंटेशनचे स्पष्टीकरण देईन आणि पुढे मी प्रयोगासाठी आवश्यक असलेल्या गंज उपकरणांचे स्पष्टीकरण देईन वर एक पोटेन्शिओ स्टॅट आहे आणि हा वारंवारता प्रतिसाद विश्लेषक आहे हा पोटेन्शिओ स्टॅट चाचणी नमुन्यातील व्होल्टेज मोजण्यास सक्षम आहे हे रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोध चक्रीय व्होल्टमेट्री इत्यादी प्रयोग करण्यासाठी आवश्यक आहे आणि वारंवारता प्रतिसाद विश्लेषक लहरी आणि रेकॉर्ड प्रसारित करण्यास सक्षम आहे प्रतिसाद सिग्नल म्हणून याचा वापर इलेक्ट्रो केमिकल इम्पेडन्स स्पेक्ट्रोस्कोपीसाठी केला जातो हे इन्स्ट्रुमेंट प्रयोग करण्यासाठी यासोबत जोडले जावे पण आजकाल आपल्याकडे पोटेंटिओस्टॅटमध्येच FRA आहे त्यामुळे आपल्याकडे एकच इन्स्ट्रुमेंट असू शकते जे दोन्ही प्रयोग करण्यास सक्षम आहे तर गंज सेलकडे जाणे वरील गंज सेल आहे त्यात तीन इलेक्ट्रोड आहेत प्रथम संदर्भ इलेक्ट्रोड म्हणजे संतृप्त कॅलोमेल इलेक्ट्रोड आणि नंतर आपल्याकडे निक्रोम मेश म्हणजेच काउंटर इलेक्ट्रोड आहे जेव्हा आपण काउंटर इलेक्ट्रोड निवडतो तेव्हा ते गंज प्रतिरोधक असले पाहिजे कारण आपल्याला काउंटर इलेक्ट्रोडचा प्रतिसाद वाचनावर परिणाम करू इच्छित नाही तेव्हा कार्यरत इलेक्ट्रोड जो चाचणी नमुना आहे तो जोडला जातो सर्व कनेक्टर बीकरमध्ये ठेवले आहेत संपूर्ण सेटअप गंज सेल बनवते इथे मी लॉलीपॉपचा नमुना वापरला आहे हा नमुन्याचा प्रकार आहे जिथे स्टीलचा दांडा मोर्टारमध्ये एम्बेड केला जातो तो अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या साच्याने टाकला जातो आणि चोवीस तासांनंतर तो डिमोल्ड केला जातो आणि नमुना तयार केला जातो आता या प्रयोगात मी तुमच्या नमुन्यानुसार क्लोराईडच्या नमुन्याच्या अधीन केले आहे आणि तुम्हाला ज्या प्रकारची एक्सपोजर स्थिती हवी आहे त्यानुसार तुम्ही चाचणीची स्थिती बदलू शकता म्हणून प्रथम मी रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोध तंत्रांचे स्पष्टीकरण देईन कारण गंज ही एक समतोल प्रक्रिया आहे आपण चाचणी नमुन्यावरून गंज दर थेट मोजू शकत नाही म्हणून आपल्याला काय करायचे आहे आपल्याला चाचणी नमुन्याची अंतर्निहित क्षमता मोजावी लागेल आणि नमुन्याला थोडासा त्रास द्यावा लागेल एक लहान व्होल्टेज लागू करून आणि प्रतिसाद परत रेकॉर्ड करून रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोधात आपण डीसी व्होल्टेज लागू करतो आपण आधी OCP मोजतो जी नमुन्याची अंतर्निहित क्षमता आहे आणि मग आपण OCP वर एक लहान व्होल्टेज प्लस किंवा मायनस 10 मिलीव्होल्ट लागू करतो आणि नंतर प्रतिसाद रेकॉर्ड करतो आता मी त्या इन्स्ट्रुमेंटसह आलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने चाचणी कशी करायची ते दाखवतो इन्स्ट्रुमेंटसह येणारे सॉफ्टवेअर येथे मी ओपन सर्किट प्रतिबाधा आणि ध्रुवीकरण प्रतिरोधक ओपन सर्किट निवडले आहे हे नमुन्याची अंतर्निहित क्षमता आहे आणि नंतर आपण EIS चाचणी करतो कारण EIS हा AC सिग्नल आहे तो नमुना फारसा देत नाही आणि नंतर आपण ध्रुवीकरण प्रतिकार करतो कारण ध्रुवीकरणाच्या प्रतिकारातील अंतर्निहित संभाव्यतेकडे परत येण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल म्हणून आपण या क्रमाने चाचणीची ऑर्डर देतो आणि सहसा 60 ते 120 सेकंदांसाठी ओपन सर्किट क्षमता करतो आपण आता प्रयोग सुरू करू तर प्रथम ओपन सर्किट संभाव्यतेचे मोजमाप केले जाते त्यामुळे ते 120 सेकंदांपर्यंत चालू राहील जर तुम्ही पाहत असाल तर यामध्ये चार अंक आहेत त्यामुळे ते कमी अधिक प्रमाणात स्थिर आहे त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे स्थिर OCP असेल तेव्हा मोजमाप अधिक चांगली होईल LPR आणि EIS मोजमाप आता प्रयोग संपला आहे पुढचा प्रयोग आहे इम्पेडन्स स्पेक्ट्रोस्कोपीचा वर सामान्य EIS वक्र आहे जो चाचणी नमुन्यातून मिळवलेला पहिला प्लॉट नायक्विस्टप्लॉट दर्शवितो जिथे आपल्याकडे Z आणि Z हे वास्तविक आणि काल्पनिक प्रतिबाधा आहेत आणि नंतर आपल्याकडे दुसरा आलेख आहे दोन्ही आलेखांना बोर्ड म्हणतात येथे आपल्याकडे Z चे मॉड्यूलस आहे जेथे त्याची वारंवारता आहे आणि दुसरा चेहरा कोन आहे जो आपल्याला नमुन्यातून मिळतो म्हणून स्पेक्ट्रामध्ये बसण्यासाठी आणि ध्रुवीकरण प्रतिरोध मिळविण्यासाठी आपल्याला समतुल्य सर्किट वापरावे लागेल हे समतुल्य सर्किट नमुन्याच्या प्रकारावर अवलंबून असते उदाहरणार्थ आपण कोटेड स्टील आणि अनकोटेड स्टीलसाठी समान समतुल्य सर्किट वापरू शकत नाही आपल्याला चाचणी नमुन्याचा प्रकार आणि चालू असलेल्या प्रतिक्रिया यावर अवलंबून वापरावे लागेल दुसरे मी तुम्हाला आता रेखीय ध्रुवीकरण प्रतिरोध दाखवतो आता हा प्रयोग संपला आहे आपण पुढील प्रयोगांकडे जाऊया आता मी OCP वरून ध्रुवीकरण प्रतिकार प्रयोग सुरू करेन मोजले गेलेले डीसी पोटेंशिअल असेल जे अधिक किंवा उणे 10 मिलिव्होल्ट लागू केले जाईल आणि नंतर आपल्याला एक वक्र मिळेल जो E विरुद्ध I वक्र असेल वक्र प्राप्त होईल आपण वक्रचा उतार मोजू OCP च्या जवळ जे स्टीलचे ध्रुवीकरण प्रतिरोध देईल जेव्हा वक्र ओलांडते तेव्हा ते ओपन सर्किट संभाव्यतेच्या जवळ असते जे आपण सुरुवातीला मोजले तर आपल्याला त्या बिंदूच्या जवळ उतार मिळवायचा आहे म्हणून एकदा प्रयोग संपल्यावर आपल्याला या वक्रतेचा उतार मिळेल आणि मग ते ध्रुवीकरण प्रतिरोध मूल्य म्हणून घ्या आता आपण या उपकरणांच्या सहाय्याने ध्रुवीकरण प्रतिकाराचे मोजमाप पूर्ण केले आहे उत्पादन थ्रेशोल्ड जाणून घेण्यासाठी आपल्याला ध्रुवीकरण प्रतिकाराची वारंवार मोजमाप करणे आवश्यक आहे उत्पादन थ्रेशोल्ड हे क्लोराईडचे किमान प्रमाण आहे जे गंज सुरू करण्यासाठी आवश्यक आहे तुम्ही वरील आलेखामध्ये पाहू शकता की एक्सपोजर दिवसांच्या विरूद्ध RP द्वारे एक प्लॉट केला आहे तुम्ही वाचनमध्ये चढ उतार हे पाहू शकता कारण गंज प्रक्रिया ही गतिमान प्रक्रिया आहे आणि गंज खाली जाण्यामुळे वाचनावर परिणाम होऊ शकतो सांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी आपण पाहू शकता की स्थिर डेटा चिन्हांकित केला गेला आहे म्हणून आपण मध्याचे काही सांख्यिकीय विश्लेषण करतो आणि मग जेव्हा ते काही विशिष्ट मूल्य ओलांडते जे μ 3 σ आहे तेव्हा आपण नमुन्याला आरंभ मानतो एकदा आपण नमुन्यासह होणारी सुरुवात ओळखल्यानंतर आपल्याला नमुना उघडावा लागेल आणि इंटरफेसमधून थोडी पावडर गोळा करावी लागेल आणि क्लोराईड सेन्सिंग प्रोबच्या मदतीने आपण इंटरफेसमध्ये किती क्लोराईड आहे हे शोधू शकतो क्लोराईडचे हे प्रमाण नोंदवले गेले आहे क्लोराईड थ्रेशोल्ड व्हॅल्यू म्हणून आपल्याला या थ्रेशोल्ड व्हॅल्यूची गरज का आहे कारण बाजारात भरपूर साहित्य उपलब्ध आहे त्यामुळे सर्व्हिस लाइफ वाढविण्यासाठी जी कोणत्याही दुरुस्तीशिवाय टिकाऊ रचना हवी असेल तर आपल्याकडे गंज प्रतिरोधक असलेली सामग्री असणे आवश्यक आहे आणि ते खरोखर टिकाऊ आहे की नाही हे मोजण्यासाठी ते टिकाऊ असल्याचा दावा करणारे अनेक साहित्य बाजारात येत आहेत या प्रकारची चाचणी करणे आणि क्लोराईड थ्रेशोल्ड शोधणे आवश्यक आहे आणि नंतर उपलब्ध असलेल्या इतर सामग्रीशी त्याची तुलना करा आणि यासह सामग्री हुशारीने निवडा आपण प्रयोगाच्या शेवटी आलो आहोत पाहिल्याबद्दल धन्यवाद